नमस्कार मॉड्यूल 3 युनिट 12 मधील सूचनांवर समस्या आधारित दृष्टीकोन यामध्ये आपले स्वागत आहे आधीच्या मॉड्यूलमध्ये आम्हाला सूचनांचा प्रकल्प आधारित दृष्टिकोन सोपे आणि सुलभ करण्याचे दृष्टीकोन किंवा परिणामी दृष्टीकोन समजून घेतले या युनिटमध्ये आम्हाला इंजिनीअरिंग शिक्षणामधील आणखी एक सूचनांवर आधारित समस्या आधारित दृष्टीकोन असा लोकप्रिय दृष्टीकोन समजेल या दृष्टिकोनांच्या म्हणजे प्रकल्प आधारित दृष्टीकोन समस्या आधारित दृष्टीकोन अनुभवात्मक दृष्टिकोन अशा उद्दीष्टांची पार्श्वभूमी पाहिल्यास आपल्याला दिसेल की अभियांत्रिकी शिक्षणावर आजकाल तीव्र दबाव आहे सर्व स्टेकहोल्डर्सच्या अपेक्षा खूप वेगाने बदलत आहेत उद्योग मान्यताप्राप्त संस्था आणि सर्वसाधारणपणे समाजातर्फे अशी मागणी आहे की अभियांत्रिकी पदवीधरांनी प्रोग्रामच्या शेवटी केवळ तंत्रज्ञानाचे ज्ञान लक्षात न ठेवता उच्च ऑर्डरची क्षमता देखील दर्शविली पाहिजे या अपेक्षा सर्व स्टेकहोल्डर्सकडून नमूद केलेल्या प्रोग्रामच्या निकालांमध्ये संवाद टीम वर्क आजीवन शिक्षण इत्यादी व्यावसायिक सराव समाविष्ट केले आहेत हे सर्व निष्कर्षही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात जरी आपण फक्त तांत्रिक कार्यक्षमतेच्या बाबींकडे पाहिले तर तिथेही एनबीएने प्रक्रियेस अत्यधिक मूल्य दिले जाते सध्याच्या कार्य ठिकाणी आणि विद्यार्थ्यांना या दिशेने त्यांची क्षमता सुधारण्याची संधी मिळत नाही वास्तविक व्यवसायातील बहुतेक समस्या अस्पष्ट मुक्त आणि क्लिष्ट असतात उद्योगाकडून सध्या अशी मागणी असते की विद्यार्थ्यांना अशा वास्तववादी प्रश्न सोडविण्यास प्रशिक्षित केले पाहिजे आणि अशा वास्तविक समस्या सोडविण्यास प्रश्न अस्पष्ट असल्यास अभियंता अभियांत्रिकी दृष्टीने प्रश्न तयार करण्याचे कौशल्य समाविष्ट करु शकतील अभियांत्रिकी शिक्षणाच्या पारंपारिक दृष्टिकोनामुळे या समस्यांकडे लक्ष दिले जाऊ शकत नाही उपरोक्त आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संस्थाचा प्रकल्प आधारित सूचना समस्यानिहाय सूचना आणि अनुभव आधारित सूचनां अशा इतर बाबींकडे कल वाढत आहेत आम्ही मागील युनिटमध्ये प्रकल्प आधारित सूचनांवर चर्चा केली आणि आम्ही या युनिटमधील समस्या आधारित सूचनांकडे लक्ष देऊ आणि अनुभव आधारित सूचना आम्ही पुढच्या युनिटमध्ये पाहू 'समस्या आधारित दृष्टीकोन' सक्रिय शिक्षण दृष्टिकोन अनुभवात्मक दृष्टिकोन अशा शब्दांसह परस्पर बदलला जातो समस्या आधारित शिक्षण ही साहित्यातली सर्वात सामान्य संज्ञा आहे आम्ही समस्येवर आधारित सूचना वापरतो त्या अर्थाने ही ती सूचना करण्याचा दृष्टीकोन आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्येवर आधारित शिक्षण मिळते ही तीच कल्पना आहे जी आम्ही प्रकल्प आधारित दृष्टीकोनसह आमचा अर्थ असा आहे की अशा सूचनांकडे एक दृष्टीकोन आहे जो विद्यार्थ्यांद्वारे समस्या आधारित शिक्षण सुलभ करेल किंवा प्रभावी होईल सामान्यत असे समजले जाते की पीबीएल समस्या आधारित शिक्षण विद्यार्थ्यांचे अधिक चांगल्यारीतीने शिक्षण होऊ शकते ऐतिहासिकदृष्ट्या पीबीआय वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात विकसित केले गेले होते 1969 मध्ये मॅकमास्टर युनिव्हर्सिटी कॅनडा येथे परत आल्यावर आणि सुरुवातीच्या काळात पीबीआयचा अवलंब करणे हे नर्सिंग वापर केला जातो मुख्यशब्दांपैकी एक म्हणजे अनस्ट्रक्चरड प्रॉब्लेम्स वापर करणे" या लेखात हाच संदर्भ दिला आहे इतरही तितक्या वैध व्याख्या आहेत परंतु या सर्वांमध्ये सक्रिय शिक्षण शिकाऊ केंद्रीत दृष्टिकोन आणि सर्वात महत्वाची म्हणजे रचना नसलेली समस्या ज्यावर चौकशी सुरू होते यावर जोर दिला जातो हे वैद्यकीय शिक्षण आणि त्यासंबंधित क्षेत्रात बरेच लोकप्रिय आहे आणि त्या भागात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे परंतु अभियांत्रिकी कला मानवता व्यवसाय व्यवस्थापन इतर अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक डोमेनमध्ये याचा उपयोग प्रयत्न केला जात आहे समस्येवर आधारित दृष्टिकोनातील मुख्य तत्त्वेः आम्ही जे काही विशिष्ट डोमेन आहे ज्यामध्ये ते वैद्यकीय किंवा व्यवसाय प्रशासन व्यवसाय व्यवस्थापन किंवा अभियांत्रिकी असो समस्या आधारित दृष्टीकोन लागू करण्याचा प्रयत्न करीत आहोत समस्या आधारित दृष्टिकोनसाठी ही फार व्यापक सार्वभौमिक तत्त्वे आहेत विशिष्ट परिस्थितीनुसार काही भिन्नता असू शकतात नंतरच्या भागातील यातील काही बदलांवर आपली एक नजर असेल परंतु विद्यर्थ्यांना अस्सल समस्या तयार करा आणि द्या हे समस्येवर आधारीत पध्दतीच्या सार्वत्रिक मुख्य तत्त्व आहे येथे कीवर्ड तिसरा सिद्धांत असा आहे की शिकवणीच्या उद्दीष्टांना मान्यता देणारी मूल्यांकन वापरली जाणे आवश्यक आहे आणि चौथे तत्व असे आहे कि डीब्रीफिंगच्या माध्यमातून शिक्षणातून मिळवलेल्या अनुभवातून मुख्य संकल्पना संपूर्णपणे एकत्रित करणे ऑथेंटिक प्रॉब्लेम्स प्रवेश केल्यानंतर त्यांना काहीशा सारख्या समस्याना तोंड द्यावे लागते ज्याची आपण अपेक्षा करतो हे असे नाही की समस्या एकसारखीच असली पाहिजे परंतु कॉग्निटिव्ह स्वरुपाच्या असतात समस्या दुर्बल संरचित असावी त्यांच्या व्यवसायात ज्या प्रकारच्या समस्या उद्भवतील अशांना सामोरे जाण्यास शिकण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि आपल्याला माहित आहे की वास्तविक जीवनात जवळजवळ सर्व दुबळ्या समस्या सुरू होतात दुर्बल संरचित समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले पाहिजे विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून आव्हान देण्यासाठी ही समस्या जटिल असली पाहिजे त्याच वेळी जर समस्या इतक्या कठीण झाल्या की शिकणारे त्यांचे प्रेरणा गमावतील तर ते प्रतिकूल होणार नाही परंतु हे महत्त्वाचे आहे की विद्यार्थ्यांना आव्हान देण्यासाठी ही समस्या जटिल असली पाहिजे समस्या समकालीन असणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना उत्तेजित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे हे पीबीआयचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे डोमेन तसेच डोमेनमधील समस्या शिकविण्याच्या उद्दीष्टांच्या अनुषंगाने प्रशिक्षकाद्वारे निवडल्या जातात आणि विशेषत विद्यार्थ्यांना नियुक्त केल्या जातात म्हणजेच समस्या निवडण्याच्या स्तरावर नियंत्रण प्रशिक्षकावर अवलंबून असते डोमेन आणि डोमेनमधील समस्या शिक्षकांद्वारे निवडल्या जातात पीबीआय उच्च ऑर्डर विचारांच्या समर्थनासाठी रचना केलेली आहे आणि फार मूलभूत कौशल्ये शिकविण्यासाठी योग्य नाही ज्याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी उच्च ऑर्डर क्षमतांची मागणी करण्यापूर्वी समस्या सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांच्या सूचना आधीच शिकवल्या गेल्या पाहिजेत पीबीआय उच्च ऑर्डर विचारांच्या समर्थनासाठी रचना केलेली आहे समस्यांमध्ये गुंतण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी शिकणा्यांना काही ज्ञान असणे आवश्यक आहे प्रशिक्षकास निर्देशांकडे लक्ष देण्यासह इतर दृष्टिकोनांचा वापर करुन काही प्रारंभिक सूचना द्यावी लागू शकतात आणि प्रक्रियेस प्रारंभ करण्यासाठी शिक्षकांना शिक्षण सामग्री तसेच त्या उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे प्रकल्प आधारित दृष्टीकोनाप्रमाणेच पीबीआयच्या यशासाठी प्रशिक्षकाची भूमिका खूपच गंभीर आहे प्रशिक्षकाची भूमिका ही सामग्री पुरवणारे म्हणून नाही तर शिक्षण सोयीस्कर करणे हे आहे खरं तर पीबीआयमध्ये सामान्य तत्वज्ञान असे आहे की शिक्षक संबंधित डोमेनचे तज्ञही असू शकत नाहीत परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना सुलभ केले पाहिजे तर शिक्षक कदाचित डोमेनमधील तज्ञही नसतील भूमिका प्रशिक्षकाचीही नसेल पण ही प्रामुख्याने शिक्षकांची भूमिका आहे खोल कौशल्य वापरून विद्यार्थी समस्यामध्ये गुंतले आहेत करते आणि स्वयं नियंत्रित शिक्षणाच्या विकासास समर्थन देते ही देखील कौशल्ये आहेत जी पीबीआयमध्ये बढती मिळवतात शिकाऊ लोक त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर नजर ठेवू शकतील स्वत च्या शिक्षणविषयक क्रियाकलापांचे नियमन करू शकतील आणि स्वत च्या गृहितकांचे विश्लेषण करू शकतील प्रशिक्षकाने स्वतः गटाच्या प्रक्रियेवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे असे अनेक उपक्रम आहेत ज्यांचा गट म्हणून केला जातो परंतु स्वतः गटाची संकल्पना विद्यार्थ्यांना तितकीशी सोयीस्कर नसते त्या समूहाची कल्पना ज्यास प्रशिक्षकाद्वारे सुलभ करणे आवश्यक आहे त्या गटामधील सर्व विद्यार्थ्यांसह सहभाग सुनिश्चित करण्यासाठी गट प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे सर्व विद्यर्थ्यानी समस्येचे आकलन समस्येचे निराकरण करण्याची प्रक्रिया संशोधनातून गोळा केलेली माहिती आणि समस्येचे निराकरण करण्याच्या कार्याशी संबंधित असलेल्या सुसंगततेचे आणि प्रस्तावित निराकरणात भाष्य करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गटातील सर्व विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत कारण ही सर्व कौशल्य विद्यार्थ्यांनी पीबीआय मार्फत आत्मसात केली पाहिजेत समजूतदारपणाचे अभिव्यक्ती एकत्रित केलेल्या माहितीची प्रासंगिकता माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टी समूहाच्या प्रत्येक सदस्याने व्यक्त केल्या पाहिजेत हे असे नाही की या समूहाचे प्रवक्ते असतील आणि केवळ त्या व्यक्तीने हे सर्व निष्कर्ष व्यक्त केले पाहिजेत प्रत्येक सहभागी गटाच्या प्रत्येक सदस्याने ही मते स्पष्ट केली पाहिजेत आणि प्रशिक्षकाने या प्रक्रियेस सुलभ केले पाहिजे तसेच शिक्षक जेव्हा समस्या कंटाळवाणी किंवा निराश करतात तेव्हा हे समजण्यास शिक्षक सक्षम असले पाहिजे जर समस्या इतकी गुंतागुंतीची आणि आवश्यक माहिती शिकणाऱ्यांना सहजपणे उपलब्ध होत नाही हे शक्य आहे की काही टप्प्यावर शिकणारे बंद होतील ते कंटाळतील किंवा ते निराश होतील आणि त्यांना समस्यामध्ये गुंतण्यासाठी लागणारी आवड कमी होईल प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांची ही मनोवृत्ती समजून घेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारे सेट करण्याची शक्यता असल्यास शिक्षकांनी त्यानुसार समस्येचे निराकरण केले पाहिजे कदाचित माहितीचा काही भाग थेट विद्यार्थ्यांना किंवा किंचित प्रदान केला जाईल समस्येची अस्पष्टता किंवा समस्येची गुंतागुंत कमी करणे हे काहीसे अवघड आहे परंतु हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे तर पीबीआय यशस्वी होईल अन्यथा कदाचित विद्यार्थी खरोखरच प्रयत्न बंद करतील स्वारस्य गमावतील आणि नंतर संपूर्ण प्रक्रिया अयशस्वी होईल म्हणून जेव्हा समस्या ग्रुपला निराश करते तेव्हा प्रशिक्षक लक्षपूर्वक समजून घेण्यात सक्षम असणे आवश्यक आहे यासाठी प्रशिक्षकाद्वारे संपूर्ण प्रक्रियेचे अगदी बारीक निरीक्षण करणे आवश्यक आहे मूल्यमापनः आम्ही असंख्य वेळा नमूद केले आहे की मुल्यांकन आणि सारांश दोन्ही शिक्षण प्रणालीतील एक गंभीर क्रिया आहे परंतु पीबीआयमध्ये ते विशेष महत्वाचे आणि जटिल आहे हेतू उद्दीष्टांशी संबंधित असणे आवश्यक आहे आणि संबंधित डोमेनमधील ज्ञान आणि कौशल्याचे तसेच समस्येचे निराकरण करण्याच्या कौशल्यांचे मूल्यांकन करणेही आवश्यक आहे कार्यसंघ ज्या प्रक्रियेद्वारे जात आहे वैयक्तिक विद्यार्थ्यांचे गुंतलेले रिफ्लेक्शन विचार या सर्व बाबी आहेत ज्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि ही निश्चितपणे एक जटिल प्रक्रिया आहे विद्यार्थी संघांद्वारे सादर केलेल्या अंतिम समाधानाचे एक सारांश मूल्यांकन कारण शिक्षक खरोखरच डोमेन तज्ञ नसू शकतात किंवा विद्यार्थी संघाने सुचविलेला उपाय हा वैध आहे की नाही हे ठरविण्यासाठी काही तज्ञांचे मत आवश्यक असते यासाठी तज्ञांची आवश्यकता असू शकते किंवा तज्ञांचे कार्यसंघ आणि अर्थातच आम्हाला योग्य रुब्रिक्स आवश्यक आहेत कधीकधी विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या समाधानाचे मूल्यांकन करण्यासाठी बाह्य विद्यार्थ्यांना आमंत्रित करावे लागते रिफ्लेक्टिव्ह जर्नल्स प्रवेश केला जाऊ शकतो समस्येचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेतून जात असताना स्वतंत्र विद्यार्थ्यांचा विचार ते कामावर घेतलेले तर्कशास्त्र ज्या पद्धतीने ते स्वत च्या कल्पनेला पाठिंबा देत आहेत या सर्व गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याने लेखी जर्नलमध्ये नोंदविलाच पाहिजे आणि कधीकधी विद्यार्थ्यांना असे नियतकालिक राखण्याच्या प्रक्रियेची माहिती नसते कार्यसंघ समस्या सोडवण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना त्यांना रिफ्लेक्टिव्ह जर्नल्स देखभाल विद्यार्थ्यांना करावी लागेल आणि कधीकधी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या नियतकालिकांची देखभाल करण्याच्या कलेमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागेल अशा प्रकारच्या मूल्यांकन पद्धतींमध्ये संस्थांमधील अनुभव वेगवेगळे असतात कोणताही अनोखा मार्ग नाही संस्थांना त्यांच्यासाठी योग्य अशा मूल्यांकन पद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी त्यांचे काय कार्य आहे हे त्यांना काही कालावधीसाठी निर्णय घ्यावा लागतो पीबीआयची प्रथमच अंमलबजावणी करणार्या प्राध्यापकांकडून दुर्लक्ष केले जाणारे आणखी एक अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे "डिब्रीफिंग " कारण बर्याच वेळा अभियांत्रिकी शिक्षणात आपण या डिब्रीफिंग प्रक्रियेस खरोखर फारसे परिचित नसतो कधीकधी संस्थांना पीबीआयकडे पुरेसा अनुभव नसल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते पीबीआयच्या सर्व अभ्यासकांनी त्यांच्या अनुभवामध्ये आणि त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की डीब्रीफिंग वगळता येणार नाही पीबीआयचे फायदे लक्षात येण्यासाठी ते आवश्यक आहे दावा असा आहे की यामुळे हे विद्यार्थ्यांना जे शिकले आहे ते ओळखण्यास शब्दशः बनण्यास आणि एकत्रित करण्यास मदत करते विद्यार्थ्यांना मागील ज्ञानासह नवीन ज्ञान समाकलित करण्यात मदत करते येथे जर आपल्याला आठवत असेल तर हे मेरिलच्या शिकण्याच्या पहिल्या तत्त्वांपैकी एक आहे प्राप्त केलेले नवीन ज्ञान मागील ज्ञानासह समाकलित केले जाणे आवश्यक आहे संक्षिप्त उद्दीष्टांसाठी शिक्षकांनी अभ्यास प्रक्रियेदरम्यान चर्चा केलेल्या सर्व शिक्षणाविषयी विचारले जाणारे प्रश्न तयार केले पाहिजेत लक्षात ठेवा की शिकण्याची क्रिया चालू असताना शिक्षक संघांशी संपर्कात असतात प्रशिक्षक प्रत्यक्षात काय घडत आहे याची नोंद घेत असतात हि निरीक्षणे आणि नोट्स वापरुन शिक्षक डिब्रीफिंग सत्रादरम्यान विचारले जाणारे प्रश्न तयार करतात आणि हे सुनिश्चित करतात की टीममधील प्रत्येकजण या प्रश्नांची उत्तरे देतो का कदाचित कन्सेप्ट मॅपवर एकत्रिकरणा नंतर त्यांचे शिक्षण रेखाटण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा अशी कल्पना आहे की डिब्रीफिंग दरम्यान आम्ही विद्यार्थ्यांना मागील ज्ञानासह नवीन ज्ञान समाकलित करण्यास मदत करतो आणि तिथेच पीबीआय कडून मिळविलेले ज्ञान एकत्रित होते तर ही एक महत्वाची पायरी आहे आपण ज्याविषयी चर्चा केली त्याकडे आपण लक्ष दिल्यास मागील युनिटमध्ये ज्या चर्चा केली त्या सूचनांच्या प्रोजेक्ट आधारित पध्दतीशी आम्ही काही समानता पाहिली हे खरे आहे की या दोन्ही पध्दतींमध्ये काही विशिष्ट पद्धती सामायिक आहेत परंतु त्याच वेळी ते देखील भिन्न आहेत असे काही मुद्दे आहेत ज्यात काही करार आहेत असे मुद्दे आहेत जेथे ते बऱ्यापैकी भिन्न आहेत वैद्यकीय शिक्षण घेताना समस्या आधारित दृष्टीकोन खूप लोकप्रिय झाला आहे अभियांत्रिकी शिक्षणात तितकेच लोकप्रिय आणि यशस्वी झाले आहे का साहित्यात काही केस स्टडीज साहित्यात उपलब्ध आहेत जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिले तर आम्ही पाहतो की पीबीआय चा मूळ वैद्यकीय शिक्षणामध्ये आहे आणि त्याचा आणि त्यासंबंधित क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये त्याचा उपयोग इतका व्यापक असल्याचे दिसत नाही जरी आपल्याकडे साहित्यात काही महत्त्वपूर्ण अभ्यास नोंदवले गेले आहेत परंतु त्यात वैद्यकीय शिक्षण आणि बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन पीबीआय बर्याच प्रमाणात वापरला जात आहे तुलनात्मकदृष्ट्या अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये पीबीआय खऱ्या अर्थाने ते लोकप्रिय झाले आहे असे दिसत नाही इतर काही पध्दती आहेत जे पीबीआयच्या नावाने ओळखले जातात परंतु पीबीआयच्या खर्या अर्थाने बोलणे अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये तितकेसे लोकप्रिय झाले आहे असे दिसत नाही अभियांत्रिकी शिक्षक सामान्यत समस्येवर आधारित प्रोजेक्ट आधारित दृष्टिकोनास प्राधान्य देतात असे म्हणता येणार नाही की प्रकल्प आधारित दृष्टिकोनात विद्यार्थी समस्या सोडवत नाहीत परंतु लक्ष थोडे वेगळे आहे दोन्ही दृष्टिकोन अनुभवी आहेत आणि म्हणूनच अनेक वैशिष्ट्ये सामायिक करतात परंतु ते भिन्न दृष्टिकोन आहेत जर आपण त्यातील काही मुद्द्यांकडे पाहिले तर ज्यामध्ये ते बऱ्यापैकी भिन्न आहेत ते या दृष्टिकोनांमुळे उद्भवलेल्या परिणामावर प्रभाव पाडतात प्रथम अत्यंत महत्त्वाचे म्हणजे "प्रकल्प व्यवस्थापन तत्त्वे" आणि हे निर्देशांकडे प्रकल्प आधारित पध्दतीचा एक महत्वाचा भाग आहे परंतु सूचनांवर आधारित समस्येवर आधारित दृष्टिकोन ठेवण्याचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही कारण ते संपूर्ण क्रियाकलाप प्रकल्प म्हणून पाहत नाही हे ज्ञान मिळवण्यासारखे आहे प्रकल्प व्यवस्थापनाची तत्त्वे ही समस्या आधारित दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य नसतात तर ती प्रकल्प आधारित दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य असतात नंतर जर आपण प्रक्रियेकडे पाहिले तर समस्येवर आधारित निर्देशांकडे प्रश्न विचारण्याचे चक्र माहिती एकत्रित करणे निराकरण परिष्कृत करणे चर्चा करणे समस्येची पुनरावृत्ती करणे इत्यादींचा वापर केला जातो म्हणजेच तत्वतः ही प्रक्रिया वर्गात लागू केली जाऊ शकते आमच्याकडे एक गोल टेबल असतो ज्याभोवती विद्यार्थी बसतात आणि त्यांनी एकत्रित केलेल्या माहितीवर ते चर्चा करतात मग ते समस्येशी किती संबंधित आहेत हे पाहतात मग ते पाहतात की या माहितीच्या आधारे ते समाधानासह बाहेर येऊ शकतात ते समाधानाचे रक्षण करू शकतात की नाही सोल्यूशनमध्ये तफावत असल्यास पुढील कोणती माहिती आवश्यक आहे ते या सर्व गोष्टींच्या नोट्स बनवतात ते परत जातात आणि अधिक माहिती संकलित करण्यास सुरवात करतात आणि मग ते अधिक प्रश्न विचारण्यास सुरूवात करतात प्रश्न विचारणे माहिती गोळा करणे निराकरण परिष्कृत करणे पुढील चर्चा करणे समस्येचे पुनरुज्जीवन करणे इ हे एक चक्र आहे दुसरीकडे प्रकल्प आधारित सूचनाचे लक्ष भिन्न आहे उत्पादनच्या दृष्टिकोनातून टप्प्याटप्प्याने प्रकल्प पूर्ण करणे हेच केंद्र आहे म्हणजे याचा अर्थ असा की प्रगती विशिष्ट टप्प्याटप्प्याने पुढे जाणे आवश्यक आहे आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे रचना पूर्ण केली पाहिजे आवश्यक साहित्य एकत्रित करणे आवश्यक आहे याचा एक नमुना तयार करणे आवश्यक आहे अर्थात हे कोणत्या प्रकल्पावर काम करत आहे यावर अवलंबून आहे परंतु या प्रकल्पाचे स्वरूप काहीही असो त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वास जाण्यावर भर देण्यात आला पाहिजे याचा परिणाम एखाद्या कृत्रिम वस्तूंमध्ये किंवा सॉफ्टवेअर पॅकेजमध्ये किंवा सहमतीनुसार स्वरूपात समाधानामध्ये झाला पाहिजे म्हणून प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे जेथे पीबीआय प्रमाणे समस्या सोडविण्यासाठी ज्ञान मिळविण्यावर भर आहे प्रकल्प आधारित दृष्टीकोन सक्षम करीत आहे विद्यार्थ्याने वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करणारे एखादे कृत्रिम वस्तू तयार करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्ये वापरले पाहिजे तर आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांमध्ये स्वयं शिक्षण इत्यादींमध्ये काही समानता असूनही त्यात बरेच फरक आहेत शेवटचा निकालः सूचनांच्या समस्येवर आधारित दृष्टिकोनानुसार आपल्याकडे वेगवेगळे पर्याय असू शकतात विद्यार्थ्यांच्या कार्यसंघासाठी तोडगा काढणे खरोखर शक्य आहे हे दर्शवून व्हॅलिडेटेड करणे आवश्यक आहे प्रोजेक्ट आधारित पध्दतीच्या बाबतीत शेवटचा पुरावा असतो जे कृत्रिम वस्तू तयार केले जाते त्याचे आगाऊ निर्णय घेतलेल्या आवश्यकतांचे समाधान असले पाहिजे आवश्यकतेचे पालन करणे आवश्यक असते ज्याप्रमाणे समस्येवर आधारित शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे फक्त तोच आग्रह धरतो की विद्यार्थ्यांच्या संघाने समाधानकारकपणे निराकरण केले पाहिजे इतर कोणत्याही आवश्यकता स्पष्टपणे नमूद केल्या जात नाहीत या दोन आवश्यकतांमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहे प्रोजेक्ट आधारित पध्दतीमध्ये आमच्या समोर काही विशिष्ट आवश्यकता आहेत आणि शेवटी कृत्रिम वस्तूंनी त्या आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत समस्या आधारित सूचनांमध्ये तसे नाही याची तुलना खर्च आणि आवश्यक संसाधनांवर आधारित तुलना केली जाऊ शकते परंतु सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये प्रकल्प आधारित दृष्टिकोन अधिक लोकप्रिय असल्याचे दिसते कारण विद्यार्थी अभियांत्रिकी प्रकल्पांवर आधारित असलेल्या सूचनांनुसार गुंतलेल्या क्रियाकलाप व्यावसायिक अभियंत्यांद्वारे प्रत्यक्षात ज्या प्रकारच्या गुंतवणूकीत गुंतलेले असतात त्यापेक्षा अधिक जवळून जोडले गेलेले असतात जर आपण प्रोग्राम अभ्यासक्रमामध्ये समस्या आधारित सूचनांच्या समावेशाचा विचार केला तर प्रकल्प आधारित निर्देशांचा अभ्यासक्रमात समावेश करताना आम्हाला ज्या प्रकारच्या समस्या आल्या त्यादेखील येथे दिसतील वैद्यकीय व्यवसायातील सर्व प्रोग्राम्स काही संस्थांमध्ये पीबीआय वापरुन तयार केले गेले आहेत तथापि अभियांत्रिकी कार्यक्रमात असा दृष्टिकोन दुर्मिळ आहे अभियांत्रिकी कार्यक्रमांमधील पीबीआय बहुतेक वेळा कमी संख्येच्या अभ्यासक्रमांपुरतेच मर्यादित असते पीबीआयमध्ये वापरल्या जाणार्या मोठ्या समस्या अभियांत्रिकी डोमेनमध्ये अद्याप उपलब्ध नाहीत तर असे मोठे सेट वैद्यकीय डोमेनमध्ये उपलब्ध आहेत संस्थांना प्रयोग करून पीबीआयचा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कितपत समावेश करण्याची इच्छा आहे हे ठरविणे आवश्यक आहे अभियांत्रिकी शिक्षणात पीबीआयच्या वापरासंदर्भातील साहित्यात नोंदवलेल्या सर्व केस स्टडीजमध्ये हा दृष्टिकोन अगदी अत्यंत मर्यादित पद्धतीने वापरण्याची चर्चा केली जाते कदाचित सेमेस्टरमध्ये एक किंवा दोन कोर्ससाठी मदत करते बर्याचदा फक्त दोन किंवा तीन सेमेस्टरमध्ये मदत करते अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत इतका विस्तीर्ण समावेश केलेला नाही बहुतेक 2 ते 4 सेमेस्टर असू शकतात व केवळ १ ते २ अभ्यासक्रमांची बदली होऊ शकते आधी सांगितल्याप्रमाणे तेथे अनेक प्रसंगनिष्ठ आणि अंमलबजावणीचे प्रश्न आहेत व्यापक सार्वत्रिक तत्त्वे सर्वत्र चांगली आहेत विशिष्ट परिस्थितींवर आधारित भिन्नता आहेत सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे मोठ्या वर्गाचे आकार पीबीआय केवळ 5 ते 7 च्या लहान गटांशीच सर्वोत्तम कार्य करते कारण त्यांना एकमेकांशी अगदी जवळून संवाद साधण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना चर्चा करणे आवश्यक आहे आणि त्यांना निराकरण करणे आवश्यक आहे पीबीआय पध्दतीसाठी अगदी लहान संघाचा आकार ऑप्टिमल आहे आणि "असे गट तयार करा आणि या सर्व गटांना समान समस्येवर कार्य करा" हे एक निराकरण असू शकते म्हणजे आपण लहान गट तयार करता परंतु सर्व गटांना समान समस्या द्या आम्ही संसाधनांचे अनेक संच प्रदान करू शकतो हे प्रशिक्षकावरील भार कमी करेल अन्यथा त्या बऱ्याच समस्या निर्माण करतात त्यांचे निरीक्षण करणे संसाधने प्रदान खूप कठीण असल्याचे सिद्ध होऊ शकते संघांना एकाधिक समस्यांसाठी एकत्र राहू द्या जेणेकरून त्यांना सहयोगी कार्याचे फायदे समजू शकतील याचा अर्थ असा की विस्तारित कालावधीसाठी समान कार्यसंघ वेगवेगळ्या समस्यांवर एकत्र काम करू द्या गटामध्ये बदल करू नका आणि मोठ्या संख्येने लहान गट व्यवस्थापित करण्यासाठी धोरणे आवश्यक आहेत मग तेथे शिकण्याची इच्छा कमी होऊ शकते पीबीआयचा प्रथमच सामना करणारे विद्यार्थी कदाचित पीबीआयबद्धल अस्वस्थ असू शकतील विशेषत जर पूर्वीच्या अनुभवावरून असे समजते कि विद्यार्थी शिक्षकांवर अवलंबून असलेल्या शिक्षणावर सोयीस्कर झाले आहेत जेथे सर्व काही शिक्षकांच्या नियंत्रित असते शिक्षक निर्णय घेतात आणि मूलभूतपणे सर्व माहिती प्रदान करतात कमी अधिक विद्यार्थी निष्क्रीय भूमिका बजावू शकतात आणि त्यासह ते पूर्ण करू शकतात विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणतीही जबाबदारी नसते जर त्यांना शिक्षणाच्या या शैलीची सवय असेल तर ते नेहमीच त्यांना सर्व काही प्रदान करण्यासाठी शिक्षकांकडे पहातील एक प्रकारचे स्पून फीडिंग परंतु समस्या आधारित दृष्टिकोन असणारा दृष्टीकोन विद्यार्थ्याकडून लक्षपूर्वक प्रयत्न करुन घेणे आवश्यक आहे जरी सुरुवातीला ते नाखूष होऊ शकतील समजून घेणे स्वतंत्र संशोधन करणे आणि गटांमध्ये काम करणे हे त्यांच्यावर जास्त ओझे असू शकते जर विद्यार्थी अद्याप या दृष्टिकोनाशी परिचित नसतील तर शिक्षकांनी त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेच्या स्पॉलफोल्डिंगसाठी लक्षणीय प्रयत्न केले पाहिजेत विद्यांर्थ्यांच्या परिपक्वतासह समस्येचा प्रकार आणि जटिलता जुळविणे आवश्यक आहे हे देखील खूप महत्वाचे आहे जर समस्या सोपी असेल तर विद्यार्थ्यांना प्रयत्न करण्याची कोणत्याही प्रेरणेची आवश्यकता नसते जर समस्या फारच जटिल असेल तर विद्यार्थ्यांची रुची कमी होईल आणि ते निराश झालेल्या परिस्थितीत कदाचित ते समस्येपासून दूर जाऊ शकतात पीबीआयच्या यशासाठी प्रशिक्षक आणि संस्थेची संपूर्ण बांधिलकी असणे आवश्यक आहे अर्थातच पीबीआयची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली पाहिजे विद्यार्थ्यांनी सोडवण्यासाठी काही अडचणी न देता उर्वरित शिक्षण संदर्भ पारंपारिकरित्या केले पाहिजे या अर्थाने बाकी सर्व काही समान आहे फक्त आम्ही काही असाइनमेंट देऊ आणि त्यांना करण्यास सांगू ही अडचण आधारित दृष्टीकोन बनत नाही पीबीआयच्या यशासाठी योग्य पायाभूत सुविधा देखील आवश्यक आहेत तेथे अशी जागा असणे आवश्यक आहे जिथे ते एकत्रितपणे एकत्र बसू शकतील चर्चा करतील आणि शिक्षक निरीक्षण करण्यास सक्षम असावेत ते नोट्स बनवू शकतात पीबीआयच्या यशाची आणखी एक गुरुकिल्ली आहे त्यातील एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक प्रक्रियेच्या चरणात माहिती आणि दळणवळणाच्या साधनांचा व्यापक वापर विशेषत रिफ्लेक्टिव्ह जर्नल्सची साधनांचा वापर करून करता आले असेल तर अंमलबजावणीची प्रक्रिया सोपी होईल आणि नंतरच्या पुनरावलोकनासाठी नोंद ठेवणे देखील बऱ्यापैकी सरल होईल समस्येवर आधारित निर्देशांचा दृष्टीकोन यशस्वी होण्यासाठी संस्थांनी आयसीटी व्यापक वापर फारच उपयुक्त ठरेल अभ्यास आपण ज्या कोर्समध्ये शिकत आहात त्या अभ्यासक्रमांमध्ये पीबीआयची व्यवहार्यता आणि इष्टता यावर चर्चा करा या अभ्यासाचे निकाल ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिटमध्ये आम्ही सूचनांचे अनुभवात्मक दृष्टिकोन आम्ही प्रकल्प आधारित दृष्टीकोन आणि नंतर समस्या आधारित दृष्टीकोन पाहिला पुढील युनिटमध्ये आम्ही सूचनांचे अनुभवात्मक दृष्टिकोन पाहू